हॅलो या कोर्सच्या आणखी एका मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स मागील मॉड्यूलमध्ये आपण कपलर्स विषयी चर्चा केली आणि आपण 2 विशिष्ट प्रकारच्या कपलर्स ब्रांच लाइन कपलर्स आणि रॅट रेस कपलर बद्दल देखील चर्चा केली या मॉड्यूलमध्ये आपण कपल्ड लाईन कपलर्स म्हणजेच एकत्रित रेषीय जोड याबद्दल चर्चा करणार आहोत तर कपल्ड लाइन कपलर म्हणजे काय ते पाहू कपल्ड लाइन कपलरमध्ये ट्रान्समिशन लाइनचे 2 तुकडे असतात जे बाजूबाजूला असतात तर कपल्ड लाइन कपलरची रचना अगदी सोपी आहे पोर्ट्सना पुढीलप्रमाणे नावे दिली आहेत हे इनपुट पोर्ट असेल तर हे आयसोलेटेड पोर्ट आहे हे कपल्ड पोर्ट आहे आणि हे थ्रूपुट आहे आतापर्यंत आपण शिकलेली इतर कपलर्स आणि कपल्ड लाइन कपलर यांमधील फरक हा आहे की आपण या दोन्ही प्रणालींसाठी या वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्सचे एकसमान मूल्य घेऊ शकत नाही एका ब्रांच लाइन कपलरमध्ये उदाहरणार्थ उभ्या रेषांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण इम्पीडन्स झेड 1 होता आणि आडव्या रेषांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण इम्पीडन्स झेड 2 होता परंतु येथे भौतिकशास्त्राच्या संबंधामुळे सम आणि विषम अशा दोन प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण इम्पीडन्स आहेत तर हे नेमके काय आहेत हे आपण पाहू दोन जोडलेल्या रेषांच्या आंतर छेदाचा विचार करा तर आपल्याकडे येथे दोन जोड रेषा आहेत समजा याची रुंदी डब्ल्यू आणि स्पेसिंग एस आहे आता दोन्हीमध्ये कपॅसिटीन्स असेल तर लाईन कपॅसिटीन्स सी १२ मध्ये असेल आणि वरील धातू आणि खालच्या धातूच्या दरम्यान कॅपेसिटन्स असेल जो सी 11 द्वारे दर्शविला जाईल आता विचार करा की जेव्हा दोन्हीवरील व्होल्टेजेस समान आहेत जर दोन्ही रेषांवरील व्होल्टेजेस समान असतील तर हा मध्यवर्ती कॅपेसिटर कोणतीही भूमिका निभावत नाही तेव्हा तळाशी असलेला धातू आणि वरच्या धातूमधील एकूण कॅपेसिटन्स म्हणजे सी इफेक्टिव्ह हा सी 11 च्या समान असेल आता आपल्याला माहित आहे की इव्हन मोडसाठी झेड झिरो चे मूल्य एल भागिले सी इफेक्टिव्ह यातून मिळते सी इफेक्टिव्ह म्हणजे कॅपेसिटन्स प्रति एकक लांबी आणि ट्रांसमिशन लाइनच्या समीकरणाबद्दल चर्चा करताना हे समीकरण आपण शिकले आहे आणि हे अशा प्रकारे देखील लिहिले जाऊ शकते तर इव्हन मोडसाठी जेव्हा दोन्ही रेषांवरील व्होल्टेजेस समान असतात तेव्हा एकूण सी इफेक्टिव्ह हा सी 11 च्या समान असतो हे आपल्याला माहीत आहे तर इव्हन मोडसाठी झेड झिरो किंवा वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स हा सी 11 इतका असतो ऑड म्हणजे विषम मोडसाठी जेव्हा एका रेषेवर पॉझिटिव्ह व्होल्ट भार असतो आणि दुसरीवर एक निगेटिव्ह व्होल्टेज असते तर अशावेळी आपण ही आंतर छेद म्हणजे क्रॉस सेक्शनल आकृती पुन्हा रेखाटल्यास विषम मोडमध्ये समान अंतरावर आणि विरुद्ध भाराचे व्होल्टेजेस असतात तर त्या प्रकरणात सी 12 या रेषांमधील अस्तित्वात असणारा कॅपेसिटन्स त्यातून आपण एक रेष काढतो त्यास 2 सीरिजच्या कपॅसिटीन्स 2 सी 12 2 सी 12 यांचे संयोजन मानले जाऊ शकते आणि येथे पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे आणि येथे निगेटिव्ह व्होल्टेज आहे आणि व्होल्टेजेस समान आहेत आणि उलट आहेत म्हणून ही लहान रेष प्रतिनिधित्व करते आणि म्हणून सी 11 चा सी इफेक्टिव्ह हा सी 22 सारखा असेल तर या दोन रेषा समान आहेत सी 11 हा सी 22 च्या समान असेल आता सी इफेक्टिव्ह फक्त सी 11 अधिक 2 सी 12 च्या समान असेल तर अशा परिस्थितीत विषम मोडसाठी झेड00 हे असे दिले जाईल आता आपण पाहिल्याप्रमाणे हे झेड झिरो पेक्षा कमी आहे म्हणूनच आपल्याला जोडलेल्या रेषांसाठी हे समजून घ्यावे लागेल तेथे विशाल विषम मोड आणि सम मोड वैशिष्ट्यपूर्ण इम्पेडन्स ही संकल्पना आहे आणि आपण पाहिले की सम मोड वैशिष्ट्यपूर्ण इम्पेडन्स हा विषम मोड वैशिष्ट्यपूर्ण इम्पेडन्सपेक्षा जास्त आहे आता या ज्ञानासह आपण कपल्ड लाइन कपलरकडे जाऊ या तर मी सांगितले त्या प्रमाणे कपल्ड लाइन कपलर रचनेने अगदी सोपे आहे आणि हे इनपुट पोर्ट आहे असे समजा की हे आयसोलेटेड पोर्ट आहे आता एस 11 एस 31 एस 21 आणि एस 41 हे जसे आपण ब्रँच लाइन कपलरच्या बाबतीत पाहिले होते तसेच आहेत येथे जर आपण मॉनिटरवरील स्लाइड्स वर गेलात तर इथे या एस पॅरामीटर्सची समीकरणे सम आणि विषम मोडच्या एस पॅरामीटर्सच्या संदर्भात लिहिता येतील येथे अर्थात एक फरक असा आहे की एस 31 हा एस 21 च्या ऐवजी आता यासमान आहे जसे आपण पाहिले होते की ब्रँच हायब्रीड लाईन एस 21 ची किंमत ही एस 11 ई भागिले 2 वजा एस 11 ओ भागिले 2 इतकी होती जी या प्रकरणात एस 31 आहे आता हे आहे की या कपल्ड लाइन कपलरमध्ये ट्रांसमिशन लाइनचे फक्त 2 तुकडे आहेत तर सम किंवा विषम मोड किंवा पद्धतींसाठी कॅसकेड किंवा एबीसीडी मॅट्रिक्स अगदी सोपी आहे हे ट्रांसमिशन लाइनसारखेच विद्युत लांबी थीटाएवढे आहे जरी Z0 सम आणि विषम मोडसाठी समान असली तरी आपल्याकडे Z0 ची 2 भिन्न मूल्ये असतील एक सम मोडसाठी आणि एक विषम मोडसाठी आणि मग हे एबीसीडी मॅट्रिक्स वापरुन आपण एस 11 आणि एस 41 लिहू शकतो तसेच आपण रूपांतरण समीकरणे वापरुन एस 11 आणि एस 41 मापदंड शोधू शकतो आता आपल्याला एस 21 चे मूल्य शून्य इतके पाहिजे म्हणून हे साध्य करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे माहित आहे की एस 41 ई वजा एस 41 ओ हे शून्य इतके असले तर एस 41 च्या सम आणि विषम मोडसाठी छेद समान असावेत आणि ही अट पूर्ण केल्यास तेच प्रकरण आहे हे समीकरण बघून आपल्याला ते पद सापडेल जर छेद समान असले पाहिजेत तर झालं Z झिरो O Y झिरो O म्हणजेच ही पदावली Z झिरो E अधिक Y झिरो E यांच्या मूल्यऐवढी असणे आवश्यक आहे आता हे समीकरण सोडवल्यावर आपल्याला हे मूल्य प्राप्त होते म्हणून Z0 E आणि Z0 O मधील संबंध असा दिलेला आहे ज्याद्वारे झेड 0 हा अनुरूप इम्पिडन्स किंवा असा इम्पिडन्स जो कपलर सर्व पोर्टवर जोडणी केल्यावर मिळणारा आहे आपण ही स्लाइड वगळू शकतो आपण लक्षात घेतलेली इतर गोष्ट अशी आहे की जर छेद समान असतील तर अनुरूपतेच्या अटी म्हणजे S 11 चे मूल्य S 11 E अधिक S 11 ओ या अंशस्थानाला दोनाने भागल्यावर शून्य च्या समतुल्य असणे आपोआप पूर्ण केल्या जातात तर म्हणून कपल्ड लाइन कपलरसाठी आपण ब्रॉड बँड मॅचिंग प्राप्त केले तेच नेहमी जुळते आपण आधीच चर्चा केलेले हे समीकरण वापरुन आता एस 31 मापदंड आणि एस 41 मापदंड शोधले जाऊ शकतात आणि मग या समीकरणाद्वारे मिळालेल्या Z0 च्या मूल्यातून एस 31 याचे मूल्य एस 11 ई एस 11 ओ एस 11 ई आणि एस 11 ईओ आणि एस 41 इओ इत्यादीमधून शोधता येईल या समीकरणांमध्ये ही मूल्ये प्लग इन करावीत आपल्याला हे एस 31 ची अभिव्यक्ति आणि एस 41 ची अभिव्यक्ति म्हणून मिळाले आहे आता येथे एस 1 मध्ये हे दोन्ही एस 31 आणि एस 41 हे केसी येथे असलेले आपण पाहू शकता केसी ची व्याख्या या समीकरणानुसार केले जाऊ शकते जे झेड झिरो ई म्हणजे सम मोडचा वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स आणि झेड झिरो ओ म्हणजे विषम मोडचा वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स यांच्या दरम्यानच्या तफावतीएवढे आहे आणि केडीच्या संदर्भाने झेड झिरो ई व झेड झिरो ओ यांच्या साठी सोडवल्याने आणि हे समीकरण वापरून आपल्याला विषम म्हणजे ऑड मोडची आणि झेड झिरो ई आणि झेड ओ साठी सोडवणे आणि हे समीकरण वापरुन केसी आणि झेड झिरो च्या बाबतीत झेड झिरो ई व झेड झिरो ओ यांच्या साठीचे खालील समीकरण मिळवू शकते तर आपण कपल्ड लाइन कपलर्सचे विश्लेषण केले आहे आणि ही समीकरणे शोधून काढली आहेत आता जेव्हा तुम्हाला हे कपलर डिझाइन करायचे असेल तर तुम्हाला उलट दिशेने जावे लागेल आपल्याला एक विशिष्ट केसी देण्यात येईल आणि आपल्याला झेडझिरो ई आणि झेड झिरो ओ शोधण्यास सांगितले जाईल आणि त्यानंतर झेडझिरो ई आणि झेड झिरो ओ पासून आपल्याला सी इफेक्टिव्ह सापडेल आणि सी इफेक्टिव्ह पासून आपण इंटरलाइन कॅपेसिटन्स आणि लाइन आणि ग्राऊंड प्लेन दरम्यानचा कॅपेसिटन्स शोधू शकतो आणि तेथून आपण आपल्या सिस्टमची पूर्णपणे रचना करू शकतो जर आपण पुन्हा स्लाइड्स वर परत गेलो तर एस 31 आणि एस 41 पॅरामीटर्स म्हणजे मापदंड जर आपण आलेखित केले जर आपण चौरस आखला तर एस 31 आणि एस 41 च्या मूल्यांच्या वर्गांची बेरीज नेहमीच स्थिर असेल तथापि चौरसामध्ये लाल रेषेने दर्शविलेली एस 21 वर्ग आणि ठिपक्यांच्या रेषेद्वारे प्रस्तुत एस 41 वर्ग रेषा बदलू शकतील हे अर्थातच तार्किक आहे हे दर्शविते की एस पोर्ट 3 आणि पोर्ट 4 पासून निघणारी एकूण उर्जा ही पोर्ट एक मध्ये प्रवेश करणार्या एकूण ऊर्जेइतकीच आहे तर आपण या कोर्समध्ये अनेक कपलर्सची चर्चा केली आहे तर आपण प्रथम मॅजिक टीसह सुरुवात केली जे 180° कपलरचे उदाहरण आहे त्यानंतर आपण ब्रँच लाइन कपलर आणि कपल्ड लाइन कपलरबद्दल चर्चा केली जी 90° कपलरची उदाहरणे आहेत आणि आपल्याला फक्त एक गोष्ट दर्शविण्यासाठी की हे खरोखरच 90 ° कपलर आहे जर आपण मॉनिटरवरील स्लाइड्सवर एकदा जाऊ शकलो तर आपल्याला असे दिसते की हे J पद किंवा टर्म असल्यामुळे एस 31 आणि एस 41 आरएस हे 90° ने बदलले आहेत म्हणूनच ते खरोखर 90° कपलर आहेत तर सारांशात आपण पाहिले की कपलर्स 4 पोर्ट मायक्रोवेव्ह डिव्हाइसचे प्रतिनिधित्व करतात आणि कपलर्सचे विविध प्रकार आहेत 90° कपलर हे असे आहेत जे कपल्ड व थ्रू पोर्टदरम्यान 90° चे फेज शिफ्ट करतात तर 180° कपलर हे कपल्ड व थ्रू पोर्टदरम्यान 180° चे फेज शिफ्ट करतात आता तुम्ही मला विचारू शकता की कपलरचा उपयोग काय आहे कारण जर एखादा कपलर फक्त कपल्ड व थ्रू पोर्ट दरम्यान पॉवर डिव्हिजन देत असेल तर ते पॉवर डिवाइडरसारखे दिसते चला तर मग कपलरचे काही उपयोग पाहू कपलरचा एक प्रमुख उपयोग म्हणजे प्रणाली विश्लेषण आपल्याला माहित आहे की प्रणाली विश्लेषक हे शोधण्यासाठी उपकरणे आहेत जे सर्किटच्या एस पॅरामीटर्सचे थेट परीक्षण करतात किंवा चाचणी अंतर्गत असलेले उपकरण तपासतात ज्याला आपण डीयूटी असे म्हणतो आता नेटवर्क विश्लेषक हा रिफ्लेक्ट झालेल्या आणि इंसिडेन्ट झालेल्या वेव्हसशी संबंधित आहे आणि आपण पाहिले की रिफ्लेक्ट झालेल्या आणि इंसिडेन्ट झालेल्या वेव्हस विभक्त करणे इतके सोपे नाही म्हणून हे कपलर रिफ्लेक्ट झालेल्या आणि इंसिडेन्ट झालेल्या वेव्हस विभक्त करण्यास सुलभ करण्यास मदत करते आता येथे आपल्याकडे आरएफ स्त्रोत या कपलरला विशिष्ट इन्सिडेंट वेव्ह चा पुरवठा करीत आहे आता या इनपुट सिग्नलचा एक भाग कपल्ड पोर्टवर जाईल इनपुट सिग्नलचा कोणताही भाग परत येणार नाही तो आयसोलेटरकडे जाईल येथे नक्कीच एक गोष्ट लक्षात घ्या की हे पोर्ट केवळ या पोर्टच्या बाबतीतच वेगळे आहे परंतु ते या पोर्टच्या संदर्भात जोडलेले पोर्ट म्हणून काम करते या पोर्टसाठी हे पोर्ट एक स्वतंत्र पोर्ट आहे आता इन्सिडेंट वेव्ह पोर्टमधून प्रवास करून ती डीयूटीपर्यंत पोचते हे एक चाचणी साठीचे उपकरण आहे आणि त्यात थोडे रेफलेक्शन होते म्हणजे बी 1 जे सामान्यीकृत व्होल्टेज बी 1 द्वारे पुन्हा पाहिले जाते आता हा बी 1 पुन्हा या पोर्टला इनपुट पोर्ट म्हणून पाहील या इनपुट सिग्नलचा कोणताही भाग या पोर्टमध्ये जाणार नाही आणि सर्व सिग्नल या जोडलेल्या पोर्टमधून जातील तर या पोर्टसाठी हे जोडलेले पोर्ट आहे तर अशाप्रकारे आम्ही ए 1 आणि बी 1 अँथर्स पूर्णपणे विभक्त केले आहेत आपण ए 1 आणि बी 1 चे गुणोत्तर शोधू शकतो तर कपलरचा हा एक महत्त्वाचा उपयोग आहे कपलरचा एक अन्य महत्वाचा उपयोग आयक्यू मॉड्यूलटरमध्ये आहे येथे आपण 90° कपलर वापरतो तर असे समजा की हे एलओ किंवा स्थानिक ऑसीलेटर सोर्स इनपुटिंग आहे जोडीच्या पोर्टवर कपलरच्या इनपुट पोर्टशी जोडलेले आहे तेथे पोर्टद्वारे 90° फेज शिफ्ट होईल आणि त्या बदल्यात त्यांचा आय आणि क्यू सिग्नलशी गुणाकार होईल हे आय आणि क्यू सिग्नल जे बेसबँड सिग्नल आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्ही कंबायनर म्हणतो त्यामधून ते जातात तेव्हा एक कंबायनर म्हणजे रिव्हर्स पॉवर डिव्हायडर आपल्याला एकत्रित सिग्नल मिळेल जो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल आहे जर आपल्याला डिमोड्युलेशन करायचे असेल तर हे मॉड्यूलेशन फंक्शन आहे जर आपल्याला डिमोड्यूलेशन फंक्शन करायचे असेल तरी देखील कपलर कामात येऊ शकतात येथे आपल्याकडे गुणकांमधून जाणारा एक मॉड्यूलेटेड सिग्नल आहे मल्टीप्लायरचे दुसरे टोक एलओ सिग्नलशी जोडलेले आहे जे 2 सिग्नल तयार करते जे 90° टप्प्यात स्थलांतरित होते आणि हे या बदल्यात जेव्हा गुणाकार केला जातो तेव्हा लो पास फिल्टरमधून जाते तेव्हा आय आणि क्यू सिग्नल तयार होतो तर अशा प्रकारे आम्ही आरएफ इनपुट किंवा मॉड्युलेटेड इनपुट वरून आय आणि क्यू सिग्नल पुनर्प्राप्त केला कपलरचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग विशेषत 90 ° कपलर हा ज्याला आपण संतुलित प्रवर्धक अथवा बॅलन्सड एंप्लिफायर म्हणतो त्यामध्ये आहे बॅलन्सड एंप्लिफायर एक एम्प्लीफायर आहे जेथे एस 11 पॅरामीटर चे मूल्य विस्तृत वारंवारता श्रेणीत शून्य आहे हे बॅलन्सड एंप्लिफायर ज्या प्रकारे हे साध्य करतात ते असे होत नाही की ते एम्पलीफायरमधून प्रतिबिंबित किंवा रेफेलेक्टड सिग्नल कमी करते परंतु यामुळे असे प्रतिबिंबित केलेले सिग्नल वेगळ्या पोर्टकडे वळवले जातात मी हे स्पष्ट केल्यावर हे स्पष्ट होईल आपल्याकडे 2 एकसारखे अॅम्पलीफायर्स असणे आवश्यक आहे हे 2 एकसारखे एम्पलीफायर्स दर्शविल्यानुसार कपलर्सला जोडलेले आहेत आता पोर्ट 1 पर्यंत पोहोचणारे कोणतेही इनपुट सिग्नल ते पोर्ट 3 आणि पोर्ट 4 येथे विभागले जातील येथे पोर्ट 3 आणि पोर्ट 4 येथे त्यांचे रेफलेकशन किंवा प्रतिबिंब असेल आणि या परावर्तित लाटा पुन्हा पोर्ट 3 आणि पोर्ट 4 वर ऊर्जेनुसार विभाजित होतील आता हे दर्शविले जाऊ शकते की विभागल्यानंतर या एम्पलीफायर वरून पोर्ट 2 वर पोहोचणारे सिग्नल आणि या एम्पलीफायरवरून पोर्ट 2 वर पोहोचणारे सिग्नल पोर्ट 2 वर रचनात्मकपणे जोडले जातील तर या एम्पलीफायर वरून पोर्ट 1 वर पोहोचणारे सिग्नल आणि या एम्पलीफायरवरून पोर्ट 1 वर पोहोचणारे सिग्नल या बिंदू वर विनाशकारी पद्धतीने जोडले जातील तर जर ते विनाशकारीपणे जोडत असतील तर याचा अर्थ असा आहे की पोर्ट 1 वर कोणतीही रेफेलेक्टड वेव्ह दिसत नाही आणि सर्व रिफ्लेकटेड वेव्ह पोर्ट 2 वर दिसतील तर या मार्गाने पोर्ट 1 वर कोणतीही रिफ्लेकटेड वेव्ह येणार नाही आणि म्हणूनच एस 11 चे मूल्य शून्य दिसते आता मी येथे हे नमूद केले पाहिजे की रिफ्लेकटेड वेव्ह अस्तित्त्वात नाही असे नाही ते फक्त पोर्ट 2 कडे वळवत होते अशा समान सर्किटला संतुलित फिल्टर म्हणतात आता व्याख्येनुसार फिल्टर सर्व फ्रिक्वेन्सीवर जुळत नाही उदाहरणार्थ हाय पास फिल्टर परत लो पास सिग्नल प्रतिबिंबित करेल आणि केवळ उच्च वारंवारता सिग्नलच त्यातून जाण्याची परवानगी देईल आणि संतुलित फिल्टरसाठीचे प्रिन्सिपल अगदी संतुलित प्रवर्धकासारखे म्हणजे पोर्ट 2 वर रिफ्लेकटेड वेव्ह रचनात्मकपणे आणि पोर्ट 1 वर त्या विनाशकारीपणे जोडल्या जातात यामुळे जरी आपले फिल्टर कमी फ्रिक्वेन्सी सिग्नलसाठी मूलभूतपणे जुळत नाहीत तरी इनपुट पोर्टवर आपल्याला कोणतेही रिफ्लेकटेड सिग्नल दिसणार नाहीत म्हणूनच इनपुट पोर्ट विस्तृत वारंवारता श्रेणीवर जुळते आता हे फिल्टरच्या इनपुट बाजूला आहे आणि फिल्टरच्या आउटपुट बाजूवरदेखील आहे आपण असा तर्क लावू शकतो त्यामुळे आउटपुट पोर्टही विस्तृत फ्रिक्वेन्सी रेंजवर जुळेल कपलरचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे बायस्ड टी आता एक बायस्ड टी हा डीसी सिग्नलला आरएफ सिग्नलसह जोडतो आणि या प्रकारचे संयुक्त आरएफ आणि किंवा उच्च वारंवारता आणि डीसी सिग्नल विविध मायक्रोवेव्ह डिव्हाइस जसे की एम्पलीफायर किंवा मिक्सरसाठी आवश्यक आहे आता हे एक साधे आहे म्हणून इनपुट आरएफ आणि आउटपुट दरम्यान एक साधे नेटवर्क कनेक्शन आहे आणि हे नेटवर्क कनेक्शन या दोन्हीमध्ये जोडलेल्या तारांमुळे आहे ज्या कपलरच्या दोन बाजूना जोडलेल्या आहेत आणि या तारा आरएफला त्यांच्यातून जाण्याची परवानगी देणार नाहीत आणि केवळ डीसी त्यांच्यामधूनच जाऊ शकतो म्हणून या पोर्टवर दिसणारे कोणतेही डीसी सिग्नल आउटपुटवर दिले जातील परंतु नंतर या पोर्टच्या संदर्भात हा वेगळा पोर्ट आहे म्हणून या आरएफ सिग्नलचा कोणताही घटक येथे दिसणार नाही आणि हे कपल्ड पोर्ट असल्याने इनपुट आरएफ सिग्नलचा एक घटक या बंदरात दिसून येईल तर डीसी आणि आरएफ दोन्हीही या टप्प्यावर दिसतील आणि म्हणूनच आपण दोन्ही एकत्र करू शकतो थोडक्यात सांगायचे तर कपलर एक अतिशय व्यापकपणे वापरला जाणारे मायक्रोवेव्ह उपकरण आहे ते एक अतिशय उपयुक्त उपकरण आहे कपलरचे आणखी काही प्रगत उपयोग आहेत ज्याचा आम्ही उल्लेख केला नाही आणि कपलरची चांगली गोष्ट म्हणजे ते जुळविले जाऊ शकते कोणत्याही गणिती निर्बंधांशिवाय पारस्परिक आणि दोषरहित असू शकते त्याचे विस्तृत उपयोग आहेत आणि जसे आपण पाहिले की तेथे विविध प्रकार आहेत उदाहरणार्थ 90° कपलर किंवा 180° कपलर तर ही सर्वसाधारणपणे 4 पोर्ट उपकरणे आणि मायक्रोवेव्ह उपकरणे असतात पुढील मॉड्यूलमध्ये आपण फिल्टर्सबद्दल चर्चा करू